मागील दोन सत्रांमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटच्या रूपात असलेल्या एका अत्यंत महत्वाच्या वक्तव्यावर चर्चा केली आपण मागील वेळी आधीपासूनच यास सुधारित केले आहे परंतु मी आता थोडक्यात संशोधन करीन म्हणून कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये ऑपरेटिंग गुंतवणूक आणि आर्थिक या तीन प्रकारांचा समावेश आहे आता ऑपरेटिंगचा अर्थ काय आहे आपल्याला आठवत आहे काय तर हे मुख्य उत्पन्न करणारे उपक्रम होते ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीमधील आव्हान हे थेट पध्दतीने केले जाऊ शकते तर हे स्वरूप पहा किंवा नफा आणि तोटा पासून सुरू होणार्या अप्रत्यक्ष पद्धतीने देखील त्याची गणना केली जाऊ शकते आपल्याला काही ऍक्टिव्हिटीची यादी करावी लागेल जे नॉन ऑपरेटिंग किंवा नॉन कॅश आहेत आणि मग आपण ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीातून कॅश फ्लो मिळवण्यासाठी कार्यरत भांडवलाच्या वस्तूंची यादी देखील करतो मग आपण दुसर्या प्रमुख विषयावर चर्चा केली जी गुंतवणूक विषयक ऍक्टिव्हिटीवर अवलंबून असते कोणत्याही क्षणी स्थिर मालमत्ता किंवा गुंतवणूकीमुळे एकतर खरेदी विक्री जे सर्व गुंतवणूकीच्या क्रिया म्हणून वर्गीकृत होते आपण आर्थिक ऍक्टिव्हिटी वर देखील चर्चा केली आहे तर आर्थिक उपक्रमांची ही उदाहरणे आहेत आता ही इक्विटी किंवा कर्ज घेण्याच्या हालचाली आहेत शेअर्सचा कोणताही मुद्दा किंवा शेअर्सची खरेदी किंवा डिबेंचरचा कोणताही मुद्दा किंवा डिबेंचरची खरेदी किंवा कर्ज घेणे किंवा कर्जाच्या हप्ते भरणाऱ्या कर्जाची परतफेड करणे ही सर्व आर्थिक ऍक्टिव्हिटी मानली जाते त्यामध्ये दोन अद्वितीय वस्तू देखील आहेत ज्यावर देखील चर्चा केली गेली ती म्हणजे व्याज आहे मला वाटते की आपल्या सर्वांना माहित आहे की प्राप्त झालेली कोणतीही व्याज सामान्यत गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून गणली जाईल कारण आपण गुंतवणूक करता तेव्हा आपल्याला व्याज मिळते परंतु असे अपवाद देखील आहेत जे तितकेच महत्वाचे आहेत म्हणून जर गुंतवणूक रोख समतुल्य स्वरूपाची असेल किंवा व्यापार व्याज दरात व्याज मिळाल्यास किंवा ऑपरेटिंग रिसीव्हिंग्जवर व्याज ऑपरेटिंग इनफ्लो असेल तर तीन अपवाद लक्षात ठेवा आणि जर मिळालेली सर्व व्याज बँकेसारख्या वित्त एंटरप्राइझसाठी असेल तर ती एक ऑपरेटिंग फ्लो आहे नंतर दिले जाणारे व्याज हे आर्थिक करणारी क्रिया आहे परंतु कार्यरत भांडवलाच्या कर्जावरील व्याज एक ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी असेल आणि वित्त उद्योगासाठी आपण यास ऑपरेटिंग प्रवाह म्हणून वर्गीकृत करू म्हणून आतापर्यंत लाभांश हा मुख्यतः मिळालेला लाभांश हा गुंतवणूकीचा प्रवाह आहे परंतु वित्त कंपनी साठी तो एक ऑपरेटिंग प्रवाह आहे आणि डिव्हिडंड पेड साठी हे अपवाद न करता कोणत्याही प्रकारच्या एंटरप्राइझसाठी अगदी सोपे आहे आपण आर्थिक म्हणून त्याचे वर्गीकरण करू कारण त्यात काही शंका आहेत हे स्पष्ट आहे मी पूर्वी सांगितले आहे त्याप्रमाणे मी आपल्या सर्व प्रश्नांची आणि प्रश्नांची दोन गोष्टींबद्दलची आठवण करून देतो कृपया चर्चा फोरमवर त्याविषयी चर्चा करा तर टीए च्या विचारा मला विचारा किंवा इतर सर्व सहकार्यांना विचारा जे तुमच्याबरोबर अभ्यास करत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला वार्षिक अहवाल डाउनलोड करणे आणि आपण आपल्या स्वतःच्या कंपनी साठी ज्याची चर्चा करत आहोत ते विधान वाचा म्हणून गेल्या दोन सत्रां मध्ये आपण कॅश फ्लोाविषयी चर्चा केली आहे मला आशा आहे की आपण आपल्या स्वतःच्या कंपनीचा कॅश फ्लो वाचण्यास प्रारंभ केला असेल आपण काही विशेष गोष्टी पाहिल्यास चर्चा मंचात आपण नक्कीच चर्चा करू शकता हे स्पष्ट आहे की आपण आता आणखी काही विचित्र वस्तू बघूया त्या म्हणजे परकीय चलन व्यवहार आता सर्व व्यवहार देशांतर्गत चलनात असू शकत नाहीत जर ते परकीय चलन वस्तू असेल तर त्यास त्याच कॅश फ्लोात देखील दर्शविले जाणे आवश्यक आहे परंतु ते रोख आणि रोख समतेच्या समेटाचा एक स्वतंत्र भाग म्हणून नोंदविला गेला आहे कारण समजा आपण एक भारतीय कंपनी आहे ज्यामध्ये आपण डॉलरमध्ये काही शिल्लक ठेवतो तर रुपया ते डॉलरचे मूल्य सुरवातीस तसेच शेवटी बदलेल जरी मूल्यात बदल करणे इतके कॅश फ्लो नसते तर त्यांना रोख आणि रोख समतेमध्ये समेट म्हणून दर्शविले जाईल आता समजा परकीय चलन दरात होणाऱ्या बदलांमुळे परकीय क्षेत्रात काहीच नफा झाला आहे डॉलरच्या किंमतीचे मूल्य आमच्याकडे आहे परंतु अद्याप ते डॉलर्स विकले गेले नाहीत तर हा एक अवास्तव फायदा आहे म्हणूनच हे कॅश फ्लो म्हणून ओळखले जात नाहीत आणि ते रोख आणि रोख समतुल्यतेने जुळतात आता असे आहे तर हे परकीय चलन वस्तूंविषयीचे दुसरे आहे पुढील एक विलक्षण वस्तूंविषयी आहे मी आशा करतो की आपण ज्या विलक्षण वस्तूंबद्दल चर्चा केली त्या आठवल्या आता जर कॅश फ्लो विलक्षण वस्तूंशी संबंधित असेल तर ते संबंधित प्रमुखांच्या खाली दर्शविले जावेत परंतु स्वतंत्रपणे प्रकट केले जावेत तर उदाहरणार्थ जर आगी मुळे नुकसान झाले असेल तर आपणास हे माहित आहे की काही मोठे नुकसान ते आगी मुळे होणारे मोठे नुकसान आहे मग आपण कोणत्या प्रमुख अंतर्गत ऑपरेटिंग किंवा गुंतवणूक म्हणून किंवा वित्त म्हणून वर्गीकृत कराल तुम्हाला काय वाटते आता येथे आपण काय गमावले आहे ते पहावे समजा की आग लागल्यामुळे स्टॉक गमावला तर तो तोटा तुम्ही कॅश फ्लो त दर्शवाल आणि होय असल्यास आपण कोणत्या शीर्षकाखाली आहात सर्वप्रथम ही रोख रकमेची वस्तू नसल्यामुळे येणाऱ्या रोख रकमेचा प्रवाह होणार नाही परंतु स्टॉक गमावल्यास विम्याचा दावा मिळाल्यास तुम्ही कुठे दाखवाल त्या विमा क्लेमवर उपचार केले जातील कारण तो एक ऑपरेटिंग आयटम असलेल्या स्टॉकचा तोटा आहे स्टॉक तोटा झाल्यामुळे किंवा विमा हप्त्यामुळे मिळालेला विमा हक्क म्हणजे ती ऑपरेटिंग आयटम मानली जाईल हे कधीही गुंतवणूकीच्या वस्तू म्हणून जाईल का काही बाबींमध्ये समजा यंत्र सामग्री आणि स्टॉक आगीमुळे गमावल्याचा दावा आहे यंत्रणेतील नुकसानाशी संबंधित जे काही आहे जे गुंतवणूकीच्या कारणामुळे कॅश फ्लो म्हणून गणले जाईल जे संबंधित वस्तू म्हणून ओळखले जाते जे उशीर होईल म्हणूनच आता मी तुम्हाला स्क्रीनवर दर्शवत आहे तर सामान्यत जे काही संबंधित वस्तू आहे ते एकतर कार्यरत आहे किंवा गुंतवणूक करीत आहे आता करांच्या उपचारांबद्दल सामान्यपणे कर ही एक ऑपरेटिंग आयटम आहे म्हणून जे काही कर दिले आहे ते आपण ऑपरेटिंग खर्च म्हणून दर्शवू गुंतवणूकीशी संबंधित किंवा आर्थिक करण्यावर काही विशिष्ट कर असल्यास आपण ते संबंधित शीर्षकावर दाखवू उदाहरणार्थ डिव्हिडंड टॅक्स म्हणजे जेव्हा जेव्हा आपण डिव्हिडंड भरतो तेव्हा आपल्याला त्या डिव्हिडंडवर टॅक्स भरावा लागतो म्हणून डिव्हिडंडवरील टॅक्स हा फायनान्स फ्लो म्हणून वर्गीकृत केला जाईल मी आशा करतो की आपणास हे लक्षात असेल की सर्व प्रथम लाभांश आर्थिक आहे तर तेथे कर देखील आर्थिक आहे आता पुढील एक सहाय्यक संबंधित कॅश फ्लो बद्दल आहे आता सहाय्यक कंपन्या किंवा सहयोगी कंपन्यांसाठी हे कॅश फ्लो स्टेटमेंट असल्याने केवळ एंटरप्राइझशी संबंधित कॅश फ्लो आणि गुंतवणूकीचा अहवाल दिला जाईल म्हणून लाभांश आणि प्रगतीशी संबंधित कॅश फ्लो दर्शविला जाईल आता पुढील व्यवसाय संपादन आणि विविध व्यवसायांच्या विल्हेवाट लावण्या विषयीचे एक प्रकरण आहे समजा आपण एखादी दुसरी कंपनी घेतली आणि तिथून पैसे भरले तर हा गुंतवणूकीचा ऍक्टिव्हिटी मानला जाईल परंतु गुंतवणूकीच्या ऍक्टिव्हिटीांत ते गुंतवणूकी क्रिया म्हणून स्वतंत्रपणे दर्शविले जाईल आणि खरेदी केलेली किंवा विल्हेवाट लावलेली एकूण रक्कम संबंधित ऍक्टिव्हिटीांतर्गत स्वतंत्रपणे दर्शविली जाईल आता जर पैसे रोख आणि रोख समकक्षतेद्वारे दिले गेले असतील तर ते स्वतंत्रपणे दर्शविले पाहिजे आता पुढील रोकड नसलेल्या व्यवहाराविषयी आहे असे काही व्यवहार आहेत ज्यांना कॅश फ्लोापासून वगळले पाहिजे आणि ते दर्शविले जाऊ नयेत कारण ते नि शुल्क नसलेले व्यवहार आहेत आपण अशा वस्तूंच्या कोणत्याही उदाहरणांचा विचार करू शकता की तेथे व्यवहार आहे परंतु ही नगदी नसलेली आहे म्हणून नगदी प्रवाहात येऊ नये तुम्हाला अशा कुठल्याही उदाहरणांचा विचार आहे का मला वाटतं तुमच्या तील काहीजण त्याचा योग्य अंदाज लावत आहेत समजा आपण नवीन मालमत्ता खरेदी करता साधारणपणे आपण निश्चित मालमत्ता खरेदी करतो आणि त्यासाठी देय देतो जेणेकरुन ते गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून येईल परंतु समजा नवीन मालमत्ता विकत घेतली आहे परंतु आपण रोख भरण्या ऐवजी रोख पैसे देत नाही आपण मालमत्तेविरूद्ध दायित्व गृहित धरत आहोत म्हणून आपण मालमत्ता ताब्यात घेत आहोत आणि त्या बदल्यात उत्तर दायित्व देखील स्वीकारत आहोत तर कोणत्याही रोख भरणा किंवा पावती गुंतलेली नाही म्हणून ती कॅश फ्लो मध्ये दर्शविली जाणार नाही त्याचप्रमाणे कधीकधी आपण दुसरी कंपनी खरेदी करतो परंतु समभागांच्या रूपात पैसे भरत नाही तर आपण आमचा शेअर्स त्याऐवजी एंटरप्राइझचा व्यवसाय मिळवितो तर आपली मालमत्ता वाढते उत्तर दायित्व वाढते आणि आपले भाग भांडवल वाढते रोख रकमेची हालचाल नंतर पुन्हा कर्जाची रक्कम नसणे म्हणजे व्यवहार म्हणजे कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतरण होय आता असे काही प्रकारचे डिबेंचर्स आहेत जे परिवर्तनीय डिबेंचर म्हणून ओळखले जातात तर ते डिबेंचर्स हे कर्ज आहेत जे त्यांना इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केले जातात रोख पेमेंट नाही किंवा बँकांकडून घेतलेले कर्ज आहे आणि आपण परतफेड करण्यास अक्षम आहोत म्हणून बँक आपल्याला यावर इक्विटीमध्ये रुपांतर करण्यास जोर देते किंवा सक्ती करते पुन्हा कोणत्याही रोख रकमेत गुंतलेले नाही तर हे नगदी व्यवहार नसल्याचे ही उदाहरण आहे तर हे लक्षात ठेवा की बहुतेक प्रकरणांमध्ये कोणतीही हालचाल किंवा दायित्वाची मालमत्ता रोखीचा प्रवाह घडवून आणेल परंतु रोख रकमेच्या प्रवाहात काही नॉन आयटम आहेत की नाही याची काळजी घेण्यासाठी आपण नोड्समध्येही सावधगिरी बाळगली पाहिजे आता शेवटी तुम्हाला रोख रक्कम आणि रोख समकक्षतेचे प्रकटीकरण करणे आवश्यक आहे म्हणून आपण एकूण रोख सुरुवातीच्या आणि शेवटी रोख समतुल्य आणि समेट दर्शविला पाहिजे कारण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण सर्व प्रवाह आणि सूचीबद्ध केले आहेत बहिर्वाह त्यातील एकूण एकूण रोख आणि रोख समतुल्य हालचालीशी जुळले पाहिजे आणि ते आपल्या बॅलन्स शीटशी जुळले पाहिजे आणखी काही खुलासे देखील आहेत जे लेखा मानकांद्वारे अनिवार्य आहेत एक म्हणजे एंटरप्राइझकडे रोख आणि रोख समतुल्य आहे परंतु शिल्लक रक्कम वापरण्यासाठी उपलब्ध नाही तर ते स्वतंत्रपणे उघड करण्याची आवश्यकता आहे आता जेव्हा असे प्रकरण उद्भवेल तेव्हा आपण अशा कोणत्याही वस्तूचा विचार करू शकता समजा आमच्याकडे अफगाणिस्तान मध्ये शाखा आहे आमच्याकडे तेथे काही रोकड आहे परंतु अतिरेकी कारवाया चालू आहेत म्हणून आपण त्याचा वापर करण्यास अक्षम आहोत आपल्याला स्वतंत्रपणे खुलासा करावा लागेल तो तर व्यवसायासाठी उपलब्ध नसलेली अशी कोणतीही रोख रक्कम किंवा बँक शिल्लक स्वतंत्रपणे उघड केली जाईल अशा काही अनावश्यक कर्ज घेण्याच्या सुविधा देखील आहेत आशा आहे की आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट बद्दल माहित असेल म्हणून बॅंकेद्वारे ओव्हरड्राफ्टने आपल्याला कर्ज मंजूर केले आहे जेव्हा आपण ते परत घेऊ शकू ते आमच्यासाठी रोख रकमेसारखेच आहे परंतु आत्ता आपण ते मागे घेतले नाही तर अशा उपलब्ध बॅलेन्ससारखे आहेत म्हणून ते देखील नोट द्वारे दर्शविले पाहिजेत परंतु त्यांचा वापर करण्यास काही प्रतिबंध असल्यास ते देखील चर्चा केले जावे तुला हे समजत आहे का आता यानंतर आपण काही विशिष्ट स्वरुपाचा अभ्यास करू आणि मग आपण रोख रकमेच्या मोजणीच्या वास्तविक प्रकरणांकडे जाऊ प्रथम आपण काही नमुने पाहू या ज्या वेळी आपण उदाहरणे पाहिल्या पाहिजेत तेव्हा आपण ऑपरेटिंग गुंतवणूक आणि आर्थिक करणार्या वस्तूंबद्दल चर्चा करतो पण त्या कॅश फ्लोातील वस्तू कशा उघड केल्या जातात याचे वास्तविक स्वरूप पाहू तर ऑपरेशन्समधून तयार झालेल्या रोख स्वरुपाचे हे एक प्रारूप आहे असे मला वाटते की आपण ते आधीपासूनच पाहिले आहे परंतु हे अधिक तपशीलवार आहे तर यावर एक नजर टाका ती आरक्षित कमाई पासून सुरू होते लाभांश जोडा तुम्हाला करानंतर निव्वळ नफा मिळेल नफा आणि तोटा खात्यात सामान्यपणे लक्षात ठेवा आपल्या उत्पन्नाच्या उणे खर्चाचा शेवटचा आयटम म्हणजे नफा येथे आपण नफ्यासह प्रारंभ करतो आणि ऑपरेशन्सपासून रोख रकमेवर जाऊ वर्षासाठी कराचा खर्च जो तुम्हाला करापूर्वी निव्वळ नफा मिळतो त्यानंतर नॉन कॅश आयटम जोडा तर सद्भावना यासारखे डेप्रिसिएशन नंतर न ऑपरेटिंग आयटमसाठी समायोजित करा म्हणून मालमत्ता किंवा व्याज खर्चाच्या विक्रीवरील तोटा म्हणजे व्याज लाभांश उत्पन्न किंवा नफा कमी केला जातो म्हणूनच आपण ते कंसात असल्याचे पाहू शकता आपणास ऑपरेशन मधून निधी मिळतो आणि मग कामकाजाच्या भांडवलाच्या वस्तूसाठी समायोजित करा जेणेकरून सध्याच्या मालमत्तेत कोणतीही घट झाली असेल किंवा वर्तमान देयतेत वाढ झाली असेल आणि उलट मालमत्ता वाढेल रोख रक्कम ही एक सध्याची मालमत्ता आहे हे पहा तर इतर वर्तमान मालमत्तेसह ही इतर स्पर्धांमध्ये आहे जर अन्य वर्तमान मालमत्ता रोख रक्कमेवर गेली तर म्हणूनच सध्याच्या मालमत्तेत झालेली वाढ कमी होते जर सध्याच्या दायित्वात घट झाली तर रोख घटते म्हणूनच रोख रक्कम आणि सध्याचे दायित्व एकत्रितपणे चालू असलेल्या उत्तरदायित्वामध्ये आपण येथे पाहू शकता की सध्याच्या उत्तरदायित्वामध्ये रोख घट होणार आहे आणि आमची रोख कमी होते आता या वस्तू सुस्थीत केल्या जातील आणि तुम्हाला नक्कीच ऑपरेशन्समधून पैसे मिळतात तुम्हाला आता आयकर कमी करावा लागेल तर ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीांमधून आपणास कॅश फ्लो मिळतो कॅश फ्लो स्टेटमेंटच्या पहिल्या भागाचा हा शेवट आहे दुसरा आणि तिसरा अगदी सोपा आहे आता गुंतवणूकीच्या ऍक्टिव्हिटीातून पैसे फक्त आपल्याला सूचीबद्ध करावे लागतात पुढे आर्थिक ऍक्टिव्हिटीांमधून मिळणारी रोकड आहे मला वाटते की आपल्याला उदाहरणे माहित आहेत म्हणूनच कॅश फ्लो विधानात आपण जोडू शकता अशा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षात काही नाही तर या टप्प्यावर आपल्याकडे प्रथम दुसरा आणि तिसरा प्रकारचा उपक्रम आला आहे तर तुम्हाला एकूण वाढ आणि रोख रक्कम कमी होईल जी एकूण 1 आणि 2 अधिक 3 आहे नंतर आपण सुरुवातीस रोख आणि रोख समकक्ष जोडा म्हणजे तुम्हाला मिळेल शेवटी रोख आणि रोख समकक्ष आता हे एकूण वाढीशी जुळले पाहिजे आणि शेवटी जे काही होते त्या शेवटी असावे आता या व्यतिरिक्त तुम्हाला शिल्लक समेट करणे देखील आवश्यक आहे तर बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला सुरुवातीस आणि शेवटी दोन्ही कॅश फ्लोातील स्टेटमेंटमध्ये पुनर्संचयित केलेले रोख आणि रोख समतेचे मूल्य किंवा शिल्लक असेल तर बंद कॅश फ्लो विधान सुरुवातीला शिल्लक दर्शवेल तसेच रोख रक्कम बँक आणि अल्प मुदतीच्या गुंतवणूकी जे आपण रोख समतुल्य मानत आहात तर यासह आपण या स्वरूपावर चर्चा केली आहे आता आपण गूगल लिंकवर आपल्यासाठी प्रकरण उपलब्ध असतील तर आपण त्या प्रकरणात जाऊ परंतु आत्ता मी ते येथे दर्शवित आहे की आपण ते काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करू आणि जे त्यांचे निराकरण आहे त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करू तर आमच्याकडे एक नफा आणि तोटा खाते दिले गेले आहे त्या प्रकरणाकडे लक्ष द्या तर विक्री आणि व्याज दिले जातात जे एकूण 215000 उत्पन्न आहे मग खरेदी वेतन व्याज घसारा कार्यालयीन खर्च सद्भावना कर लाभांश अशा विविध खर्च दिले जातात जेणेकरून तुम्हाला निव्वळ नफा मिळेल नंतर ओपनिंग व क्लोजर बॅलन्स शीट दिले जाते तर उत्तरदायित्वाची बाजू तुम्हाला दिली जाते मग मालमत्ता बाजूला दिले जाते तर वर्षाच्या अखेरीस तुम्हाला नफा आणि तोटा मिळाला आहे त्यानंतर बॅलन्स शीट उघडत आहे आणि या बरीच माहितीसह बॅलन्स शीट बंद करणे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्यास सांगण्यात आले आहे ऑपरेटिंग कॅश फ्लोचा विचार करता तुम्ही आता कसे पुढे जाल मी हे नफा आणि तोटा स्टेटमेंट परत घेत आहे जे तुम्हाला ऑपरेटिंग कॅश फ्लो देणार आहे म्हणून आपण येथे निव्वळ नफा कमवून एडजस्टमेंटसह प्रारंभ करू या आणि ते आपल्याला कमी पैसे देतील बैलन्स शीट मध्येील वस्तू मुख्यतः गुंतवणूक किंवा आर्थिक संबंधित आहेत तर बैलन्स शीट मध्येील आयटममधील कोणताही बदल तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यावा की ही गुंतवणूक आणि वित्तपुरवठ्यात होत आहे अर्थात बैलन्स शीट मध्ये काही वस्तू असतील ज्याचा ऑपरेटिंग वरही परिणाम होईल म्हणून त्याबद्दल सावधगिरी बाळगा तर त्या बदलांकडे एक एक करून बॅलेन्स शीट पासून सुरुवात करूया आणि एक नोटबुक घेऊ आणि तो विशिष्ट बदल गुंतवणूक करीत आहे की नाही याची नोंद घेऊया एकदा आपण उर्वरित कार्य करणे अगदी सोपे झाल्यावर केवळ लिपिक काम केले तर आपण त्यास रोख स्वरुपात स्टेटमेंटमध्ये लक्षात घ्यावे लागेल कारण कॅश फ्लो स्टेटमेंट आपण मला मिळवत आहात तर कृपया माझ्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा आता पहिली वस्तू सामायिक भांडवल 160000 वरून 190000 पर्यंत वाढली आहे आपल्याला संपूर्ण ताळेबंद लिहिण्याची गरज नाही परंतु फक्त एसी किंवा काही लहान स्वरूपात लिहा आणि ते कोणत्या प्रकारचे आयटम आहे की नाही याची नोंद घ्या म्हणजे ती ऑपरेटिंग आयटम आहे किंवा गुंतवणूक केलेली वस्तू किंवा आर्थिक करणारी वस्तू आहे म्हणून मी शिफारस करतो की तुम्ही फक्त एसी लिहा ओ किंवा मी किंवा एफ तुम्हाला जे वाटते ते लिहा मग आपण कोणत्या प्रकारचे प्रवाह आहे याचा अंदाज लावू शकता पहा चळवळ चालू आहे 160 पासून ती 190 पर्यंत वाढली आहे तर हा एक प्रकारचा कॅश फ्लो आहे तो ऑपरेटिंग आहे मला असे वाटते की उत्तर नाही आहे कारण भागभांडवलाचा दैनंदिन व्यवसायाशी काही संबंध नाही ते गुंतवणूक करीत आहेत का पुन्हा उत्तर नाही कारण आपण येथे गुंतवणूक करीत नाही काही भागधारकांनी आमच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि आपण त्यांना शेअर्स जारी केले आहेत म्हणूनच आपला भाग भांडवल शिल्लक वाढला आहे तर हे ओ नाही मी आयटमचा एक प्रकार आहे जो आयटम आर्थिक करतो कृपया त्यास एफ म्हणून लक्षात घ्या मग आपण एफ लिहिता त्यापुढे त्याचे भांडवल सामायिक करा ते एक प्रवाह आहे किंवा बहिर्वाह आहे शेअर प्रवाह भांडवलाची शिल्लक वाढली आहे हे आपण पाहणे किंवा प्रवाहातून अधिक चांगले लिहा तर आपल्याला पैसे मिळाले आहेत आणि आपण त्यांना शेअर्स दिले आहेत ही रोकड फ्लो स्टेटमेंट आहे म्हणून रोख पैसे येत आहेत किंवा निघून गेले आहेत रोकड खरोखरच आली आहे म्हणून कामकाजाच्या नोटिशी ते लिहा याचा अर्थ असा की फायनान्स इनफ्लो जसे की आपण विचार करतो की बाकीचे काम अगदी सोपे आहे पुढील जनरल रिझर्व आहे कोणत्या प्रकारची आयटम आहे प्रत्यक्षात कोणताही बदल नाही म्हणून काहीही झाले नाही फक्त घ्या किंवा डॅश म्हणा किंवा असे काहीतरी सांगा पुढील नफा आणि तोटा खाते आहे आता हे नफा तोटा नाही तर हे नफा आणि तोटा खात्यातील शिल्लक आहे जे 9000 वरून 22000 पर्यंत वाढले आहे तर हा प्रकार कोणत्या प्रकारात आहे प्रत्यक्षात जर तुम्ही 22 वजा 9 केले तर येथे 13000 ची वाढ झाली आहे जी तुम्ही येथे निव्वळ नफा पाहू शकता प्रत्यक्षात हा निव्वळ नफासुद्धा नाही जो शिल्लक पत्रकात हस्तांतरित केलेला नफा आहे तर बैलन्स शीट मध्ये नफा आणि तोटाच्या शिल्लक मध्ये 13000 जोडले गेले आहे तर हे कोणत्या प्रकारचे आयटम आहे मिळणार्या नफ्यामुळे हे वाढते आहे म्हणून हे प्रकारचा प्रकार आहे तर आत्ता आपण त्यास ओ म्हणून चिन्हांकित करा आपण जेव्हा आमचे कार्य हलवितो तेव्हा आपण त्यास विचारात घेऊ परंतु आत्ता त्यास ओ म्हणून चिन्हांकित करू पुढे डिबेंचर्स आहे डिबेंचर शिल्लक 80000 वरुन 51000 वर कमी झाले आहे आता आपण त्यास कोणत्या प्रकारची आयटम श्रेणी बद्ध कराल पहा काही हालचाली झाली आहेत शिल्लक कमी आहे तर आपण डिबेंचर्सची पूर्तता केली पाहिजे याचा अर्थ असा की आपण पैसे दिले आहेत आणि किती रक्कम 29000 ची डीबेंचर्स रद्द केली आहेत जी एक फरक आहे तर हे कोणत्या प्रकारची वस्तू आहे ते ओ किंवा मी किंवा एफ आहे हे दररोजची वस्तू नाही आणि ती मी नाही आमची गुंतवणूक नाही ती आपण आता डिबेंचर्सद्वारे पैसे जमा केले होते आता आपण आहोत त्याची परतफेड तर च ते फ्लो किंवा आउटफ्लो असे चिन्हांकित करा जे मुळात आपण भरत आहोत एक बहिर्गमन आहे म्हणून त्यास एफ आउटफ्लो म्हणून चिन्हांकित करा पुढील एक म्हणजे ते २० वरून 40 पर्यंतचे लेनदार आहेत तर हे कोणत्या प्रकारचे आयटम आहे आपल्याला हे लक्षात असल्यास आमच्या ऑपरेटिंग प्रवाहाची गणना करणे आवश्यक आहे ही एक कार्यरत भांडवला ची वस्तू आहे तर हे ओ म्हणून चिन्हांकित करा इच्छित असल्यास आपण त्याचे कार्यकारी भांडवल डब्ल्यू कॅप किंवा काहीतरी लिहू देखील देऊ शकता परंतु मुळात ते एक ओ आयटम आहे ते थेट प्रवाह किंवा बहिर्वाह नाही पुढे डिव्हिडंड प्रस्तावित आहे आता ही अवघड आयटम आहे ती 2 वरून 3 पर्यंत वाढली आहे ती कोणत्या प्रकारची आयटम आहे हे ओ आहे का नाही मी आहे का नाही हे च आहे मला वाटते की आपण डिव्हिडंडची भरपाई नेहमीच एफ किती रक्कम यावर चर्चा केली आहे हे आपल्याला आठवते काय 2000 किंवा 3000 किंवा 1000 मुख्य म्हणजे फरक म्हणजे कॅश फ्लो परंतु इथे फरक नाही गेल्या वर्षीची संपूर्ण रक्कम फक्त नफा आणि तोटाकडे दिल्यास दिली गेली असती नफा तोटा तुम्हाला लाभांश 3000 वर मिळू शकेल तर काय झाले आहे चालू वर्षाच्या अखेरीस आपण हा प्रस्तावित लाभांश इतका केला आहे आणि गेल्या वर्षीच्या २००० च्या मागील वर्षी म्हणजे 31 मार्च मार्च 2019 रोजी त्यांनी ती देय दिली असती तर या वर्षासाठी नवीन 3000 प्रदान केले गेले आहेत तर 2000 ची संपूर्ण रक्कम ही एक विशेष वस्तू आहे कृपया काळजीपूर्वक चिन्हांकित करा म्हणून ही 2000 एफ आउटफ्लो आहे ही एक आर्थिक करणारी वस्तू आहे जी ती एक बहिर्गमन आहे 3000 हे आउटफ्लो नाही हे मुळात नफा आणि तोटा आयटम आहे म्हणून आपण ते लिहू शकता डिव्हिडंड ही एक विशेष गोष्ट आहे जी ती दोनदा येणार आहे जी एफ आउटफ्लो आहे आणि 3000 आहे आणि नफा आणि तोटा खात्या कडे पाहिल्यावर आपण यावर विचार करू आता मला आशा आहे की आपण उत्तर देखील पाहणार आहोत त्या जबाबदाऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या आहेत परंतु आपण त्यास चांगले लक्षात घ्या आणि आपण ते एकत्र सोडवू आता आपण मालमत्तांमध्ये मालमत्तेवर जाऊ पहिली वस्तू म्हणजे जमीन जमीन तेथे कोणताही बदल नाही म्हणून डॅश निश्चित मालमत्ता 140 ते 190 पर्यंत स्थिर मालमत्तेत घसरली आहे तर मग तेथे काय होईल ते विक्री होऊ शकते परंतु ते आहे चुकीचे देखील असू शकते कारण कृपया पहा की डेप्रिसिएशन ठीक आहे तर येथे 9000 ची घसरण जुळत आहे म्हणून निश्चित मालमत्ता नाही खरेदी किंवा विक्री नाहीच्या मूल्यात घट आहे कदाचित ती डॅश असेल आपण याकडे पुन्हा एकदा नजर टाकू 1 1 1 ची वाढ होत तर 59000 ती कोणत्या प्रकारची गुंतवणूक आहे आपण भरणा केलेली गुंतवणूक आहे आणि गुंतवणूक वाढली आहे म्हणून गुंतवणूकीचा हा पहिलाच गुंतवणूकीचा प्रकार आहे प्रवाह येत आहे म्हणून मी जसे बाहेर पडत आहे तसे कराल तसे चिन्हांकित करा पुढे बेकायदेशीर कर्जदार आहेत 12 ते 17 कोणत्या प्रकारचे आयटम आहे ही एक कार्यरत भांडवली वस्तू किंवा ओ आयटम आहे म्हणून ती ओ म्हणून चिन्हांकित करा आणि आपण ऑपरेटिंग प्रवाहामध्ये ती समायोजित करू पुढे बँक आहे कोणत्या प्रकारचे आयटम आहे वास्तविक ही एक अवघड वस्तू आहे ती रोख समतुल्य नसते रोख रकमेसाठी त्याचे सी सी लिहा सद्भावना सदभावनामुळे 30 ते 19 पर्यंत घसरल्याचे आपण पाहू शकता तर आपल्याला नफा आणि तोटा खात्यात लक्ष द्यावे लागेल आपण येथे 11000 वर लिहिलेली सद्भावना पाहू शकता म्हणून 30 ते 19 फरक आता सद्भावना परत आल्याने आपण त्यास आयओ आयटम म्हणून चिन्हांकित करू शकता म्हणून मला आशा आहे की आपण समजले असेल बैलन्स शीट मध्येील सर्व खुणा आतापर्यंत नफा आणि तोटा खात्याचा प्रश्न आहे की मी तुम्हाला पुन्हा एकदा नफा आणि तोटा निव्वळ नफ्यासह प्रारंभ करीत आहे आणि आमच्या स्वरूपानुसार या वस्तू समायोजित करुन परत जा ज्या काही ऑपरेटिंग नसलेल्या किंवा काही वस्तूंसाठी वजा किंवा वजा होऊ शकतात तर आपण आता निराकरण करण्यासाठी जाऊया फक्त पहिला भाग अवघड आहे आता येथे आपण ऑपरेटिंग प्रवाहापासून प्रारंभ करीत आहोत म्हणून कृपया नफा आणि तोटा कडे एक नजर टाका आपण नफा डिव्हिडंड कर जोडा सद्भावना जोडणे सुरू करतो त्याप्रमाणे आपण या दोन आयटम जोडल्या जात आहोत कारण त्यांची फायनान्सिंग आयटम ही आहे एक आर्थिक आयटम कर म्हणजे सद्भावना प्रदान केलेला कर हा डेप्रिसिएशनलिहून ठेवला जातो ते नॉन कॅश नसलेल्या वस्तू नसतात मी तुम्हाला त्यावरील उपाय दर्शवितो तर टिकवून ठेवलेली कमाई आणि लाभांश तुम्हाला नफा आणि तोटा खात्यानुसार नफा देईल जे 16000 आहे डेप्रिसिएशनजोडा सद्भावना जोडा व्याज खर्च जोडा आयकर जोडा व्याज उत्पन्न जोडा आणि कमी करा येथे नफा आणि तोटा मध्ये पहा आमच्याकडे 15000 चे व्याज उत्पन्न होते जे नफा आणि तोटा साठी जोडले गेले होते आता आपण ते कमी करू मला माहित आहे की हे थोडेसे क्लिष्ट आहे परंतु आपण ज्या स्वरूपात जात आहोत त्यानुसार लक्षात ठेवा की हे आपल्याला ऑपरेशन्समधून निधी देते आता ऑपरेशन्सच्या फंडामध्ये आपण कार्यरत भांडवलाच्या वस्तूंमध्ये जुळवून घेणार आहोत त्यामुळे कर्ज देणाऱ्यामध्ये वाढ आणि कर्जमाफीची कमतरता वाढेल आणि कर्जदारांमध्ये कमी वाढ यामुळे मला ऑपरेशन मधून मिळणारी रोख मिळू शकेल आता आयकर दोनदा येईल कारण येथे आयकर मिळेल प्रदान केली गेली आता ही 37000 एवढी रक्कम देखील कर भरला गेला आहे म्हणूनच मी आयकर उत्पन्न भरेन कर भरला आहे मला ऑपरेटिंग कार्यांमधून निव्वळ कॅश फ्लो मिळतो तुम्ही ऑपरेट करत आहात इतकेच गुंतागुंतीचे गुंतवणूक करणे मला अगदी सोपे वाटते आपण आधीच दोन वस्तूंची नोंद केली आहे एक म्हणजे गुंतवणूक खरेदी म्हणजे ते कमी आहे आणि व्याज उत्पन्न हे आमचे उत्पन्न आहे म्हणून आपण ते मिळवत जोडा तर 37000 म्हणजे गुंतवणूकीची क्रिया म्हणजे पुढाकार म्हणजे आर्थिक ऍक्टिव्हिटी अगदी सोप्या गोष्टी सांगा की चार वस्तूंचा वाटा म्हणजे पावती लाभांश विमोचन आणि व्याज हे एक देय आहे तर आर्थिक उपक्रम 15000 आता एकूण तीनही वस्तू नकारात्मक आहेत म्हणून आपण ऑपरेटिंग उपक्रम म्हणून 5000 आणि गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून वजा 37 व वजा १ वजा घेतला आहे जर आपण हे 3 जोडले तर 2000 ची निव्वळ कपात होईल तर रोख रकमेत घट होईल नंतर बॅलन्स शीटवर 5000 आणि बँकेची 5000 ची बॅलन्स शिल्लक असेल तर जर तुम्ही वजा २ अधिक घेतले तर तुम्हाला 3000 मिळेल तर कॅश फ्लोातील स्टेटमेन्ट लांबीचे असेल आपण सुरुवातीस तडजोड करू आणि शेवटी एकच वस्तू आहे म्हणून आरंभ 5000 अंत आहे 3000 तर आपल्याला आधीच माहित होते की बँक शिल्लक बैलन्स शीट मध्ये 2000 ची घसरण आहे आता आपण ते स्पष्ट केले आहे कॅश फ्लो स्टेटमेंटद्वारे मला आशा आहे की आपण ते समजून घेतले असेल पुन्हा एकदा या समस्येवर एक नजर टाका आणि ती सोडवणे ही एक प्रारंभिक आणि सोपी समस्या आहे आणि यामुळे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटबद्दल योग्य अंतर्दृष्टी मिळेल याबरोबरच आपण येथे थांबू